सेल कल्चर टेक्नॉलॉजी या व्याख्यानमालेत आपले स्वागत आहे हे आपले दुसऱ्या आठवड्यातील पाचवे व्याख्यान आहे दुसऱ्या आठवड्यातील पाचवे व्याख्यान म्हणजे W2 L5 मागच्या व्याख्यानात आपण लॅमीनार फ्लो हुड बद्दल बोललो ते या कोपऱ्यात ठेवता येईल किंवा इथे ठेवता येईल आणि त्यासमोर अशा प्रकारची बसण्यासाठी व्यवस्था असते याबद्दल पुढे बोलण्याअगोदर आपण दुसरी एक बाब जाणून घेऊ आपण प्रयोगशाळेतील कार्यासाठी इथे एक प्राणी आणला आहे या प्राण्याचा बळी देण्यासाठी आपल्याला इथे व्यवस्था करावी लागेल प्राण्याचा बळी देणे म्हणजे हत्या करावी लागेल समजा आपण माऊस किंवा रॅट विषयी किंवा तत्सम प्राण्याविषयी बोलत आहोत तुम्हाला आठवत असेल मागील व्याख्यानात मी तुम्हाला एनिमल इथिक्स कमिटीच्या मंजुरीबद्दल सांगितले होते असल्या प्रयोगासाठी तुम्हाला प्रथमतः मंजुरी आवश्यक आहे दुसरे म्हणजे तुम्ही प्राणी कुठे व कसे ठेवत आहात हे महत्वाचे आहे त्यानंतर तुम्ही त्यांना काय अन्न देत आहात तसेच इतर सुविधा जसे की पाणी शुद्ध हवा अशा गोष्टींचा यात समावेश होतो परंतु या सर्वांपेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे तुम्ही प्राण्याचा बळी देण्याची पद्धत तुम्ही त्यासाठी कार्बन डाय ऑक्साइड पद्धत वापरू शकता किंवा सर्वाईकल डिसलोकेशन पद्धत वापरू शकता किंवा इतर पद्धती वापरु शकता तर प्राण्यांचा बळी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत या पद्धतींमध्ये वेळोवेळी बदल होत असतात काळानुरूप त्यामध्ये सुधारणा होत असतात प्राणी तज्ञांना याविषयी माहिती असते आणि ते तुम्हाला या विषयात मार्गदर्शन करू शकतात ते तुम्हाला सांगतील की कुठल्या प्रकारचे प्राणी वापरायला हवे तसेच त्यांचा बळी देण्यासाठी कुठली पद्धत योग्य राहील समजा तुम्हाला प्राण्याची हत्या न करता त्याला फक्त भूल द्यायची आहे असा आपण दुसऱ्या प्रकारे विचार करू समजा तुम्हाला प्राण्याला भूल देऊन त्याच्या शरीरात काही नवीन यंत्रणा बसवायची आहे किंवा त्याच्या शरीरातून टिशूचा काही भाग घ्यायचा आहे तर या अवस्थेत तुम्ही कुठल्या प्रकारची भूल देणार जर तुम्ही प्राणीतज्ञ नसाल तर याबद्दलची माहिती तुम्हाला नसेल म्हणून हे जाणून घेणे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुम्ही अवलंबत असलेली पद्धत ही ऍनिमल इथिक्स् कमिटीच्या नियमानुसार असायला हवी या दोहोंमध्ये फरक नको आपण असे समजूया कि तुम्हाला CO2 वापरून प्राण्याचा बळी द्यायचा आहे इथे पुन्हा आपल्याला CO2 च्या पुरवठ्याची गरज पडेल सध्या जगातील अनेक प्रयोगशाळांमध्ये ही व्यवस्था उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला एक विशिष्ट जागा लागेल जिथे तुम्ही प्रयोगासाठी लागणारे प्राणी ठेऊ शकता आणि सोबतच CO2 वायूचा पुरवठा करणारी व्यवस्था त्यात असेल अशा पद्धतीने तुम्ही त्या प्राण्याला वेदनाविरहित मृत्यू देऊ शकाल त्यानंतर तुम्ही त्यापासून हवे ते टिशू घेऊ शकता किंवा त्याचे डोके वेगळे करू शकता किंवा त्याच्या आतड्यातील टिशू घेऊ शकता किंवा कुठलेही स्नायूपेशी हृदयातील पेशी मेंदूतील पेशी वेगळे करू शकता पण ही नंतरची गोष्ट आहे या प्रयोगशाळेत त्यासाठी एक कोपऱ्यातील जागा जिथे सिंक जवळ आहे असे निवडणे योग्य राहील याचे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही बळी देण्याची कृती कराल तेव्हा तुम्ही तेथे स्वच्छता राखू शकता आणि जास्त अव्यवस्था होणार नाही याची काळजी घेऊ शकता प्राण्याचा बळी देण्याच्या व्यवस्थेची गरज प्रामुख्याने प्रायमरी कल्चरसाठी असते जर तुम्हाला प्रायमरी कल्चर ही संकल्पना कळली तर सेकंडरी कल्चर समजायला सोपे जाईल प्राण्याचा बळी देण्यासाठी ठरवलेली विशिष्ट जागा ही प्रयोगशाळेच्या अतिशय अंतर्भागात नसावी उदाहरणार्थ इथे किंवा इथे नसावी अशी व्यवस्था साधारणत दरवाजाजवळ आतील बाजूस असायला हवी काही ठिकाणी मी पाहिले आहे की प्रयोगशाळेच्या बाहेरील बाजूस अशी व्यवस्था केलेली असते अशी व्यवस्था कितपत योग्य आहे ते मला माहीत नाही या व्यवस्थेत प्राण्याचा बळी देऊन ते प्रयोगशाळेच्या आत आणले जाते या अशा प्रकारच्या व्यवस्थेचे फायदे आणि तोटे असू शकतात एक तोटा म्हणजे या यंत्रणेसाठी तुम्हाला एक नवीन प्रकारची छोटीशी खोली तयार करावी लागेल आणि याचा फायदा म्हणजे तुम्ही मुख्य प्रयोगशाळेबाहेर हे करू शकता याचा निर्णय मी संपूर्णत तुमच्यावर सोडतो तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे ठरवू शकता परंतु या दोघांपैकी कमीत कमी एक व्यवस्था तुम्हाला करावी लागेल या असल्या गोष्टी पुस्तकात उपलब्ध नसतात हे सर्व मी तुम्हाला माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगत आहे मला आठवतंय अंदाजे 1997 मध्ये किंवा त्या ही पेक्षा आधी मी पहिल्यांदा अशी प्रयोगशाळा स्थापित करण्यासाठी सुरुवात केली होती त्यावेळी या गोष्टी मला नाहीत नव्हत्या कारण कुठल्याच पुस्तकात त्या नमूद केलेल्या नव्हत्या हे अशा प्रकारे काम करते यात असे नाही की तुम्ही इंटरनेटवर जाऊन सरळ सरळ माहिती मिळवू शकाल आणि यासंदर्भात फार कमी पुस्तके उपलब्ध आहेत परंतु त्यात देखील प्रयोगशाळा कशी स्थापित करायची याबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की यासाठी तुम्हाला अनेक व्यक्तींशी बोलून आणि अशा प्रकारच्या इतर प्रयोगशाळांचा अभ्यास करून तुमचे तुम्हाला ठरवावे लागेल येथे मी जे काही तुम्हाला सांगत आहे हे सर्व मी माझ्या आजपर्यंतच्या अनुभवावरून सांगत आहे ही माहिती कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही यासाठी तुम्हाला अगोदर खूप विचार करावा लागेल आणि जर तुम्ही असे केले तर मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच मी सांगत आहे त्यापेक्षा चांगल्या प्रकारची यंत्रणा स्थापित करू शकाल यात तुम्हाला काही अनुभवी व्यक्ती सल्ला देऊ शकतात जसे की ही वस्तू याठिकाणी ठेवणे योग्य आहे की नाही कदाचित त्यांना वैज्ञानिक माहीत कमी असेल परंतु ते तुम्हाला याबाबतीत अधिक चांगल्या प्रकारे सल्ले किंवा माहिती देऊ शकतील काही महत्वाच्या गोष्टी कदाचित तुमच्या लक्षात येणार नाहीत परंतु या गोष्टी इतर व्यक्तींच्या लक्षात येतील आणि ते तुम्हाला सांगतील अशी मदत घेतली नाही तर बऱ्याच वेळा आपण आपल्या माहितीनुसार आखणी करतो आणि कदाचित ती चुकीची देखील असू शकते तर कृपया याबाबतीत तुम्ही काळजी घ्यावी अशी यंत्रणा स्थापित करण्या अगोदर तुम्ही शांत चित्ताने व्यवस्थितपणे विचार करावा तुम्हाला यात कुठल्या कुठल्या यंत्रणा व व्यवस्था असायला हव्या हे ठरवावे याचे कारण म्हणजे जेव्हा ही यंत्रणा व्यवस्थितरित्या तयार होईल तेव्हा येथे काम करणाऱ्या व्यक्तींना देखील त्याचे समाधान राहील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी यंत्रणा तयार करण्यासाठी खरोखरच मनापासून प्रयत्न करावे लागतात ज्या कुणी व्यक्ती या प्रयोगशाळेत काम करतील त्यांनी ते मनापासून आणि काळजीपूर्वक करायला हवे जेणेकरून कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही एक छोटीशी निष्काळजी देखील अनेकांचे केलेले काम नष्ट करायला कारणीभूत ठरू शकते तुम्ही येथे जैविक नमुने हाताळणार आहात ज्यामध्ये कंटॅमीनेशनची शक्यता नाकारता येत नाही आणि असे झाले तर हे कंटॅमीनेशन दूर करणे फार जिकिरीचे काम ठरते अच्छा आपण पुनः आपल्या मुद्द्याकडे वळूया तर इथे प्राण्याचा बळी देण्याची यंत्रणा आहे आणि त्यापासून तुम्ही तुम्हाला हवे ते टिशू मिळवणार आहात यापुढचे काम हुड मध्ये असेल जेव्हा टिशू हुडमध्ये आणले जातील त्यावेळेस आपल्याला बफर ची गरज लागेल याबद्दल मी जेव्हा माध्यमाचा विकास या विषयावर बोलेन तेव्हा सांगेन इथे आपल्याला बफर लागणार आहे आपण बफरमध्ये टिशू जिवंत ठेवू शकतो जरी प्राण्याचा मृत्यू झाला आहे तरी त्याचे टिशू अजून जिवंत आहेत आणि त्यांना तसे ठेवण्यासाठी बफरची गरज आहे कधीकधी टिशूला ऑक्सीडेटीव्ह डॅमेज होतो अशा वेळेस आपण बफरमध्ये अॅंटीऑक्सिडेंट घालू शकतो याबद्दल अधिक आपण नंतर जाणू घेऊ परंतु तात्पुरता तुम्ही हे लक्षात असू द्या की बफर हे महत्त्वाचे असते लॅमीनार फ्लो हुडच्या जवळ इथे विच्छेदन सूक्ष्मदर्शक असायला हवा याची तुम्हाला वारंवार गरज पडेल जर तुम्ही मोठ्या प्राण्याचे विच्छेदन करत असाल तर कदाचित तुम्हाला याची गरज नसेल परंतु अर्भक विच्छेदनासाठी याची गरज असते यासाठी विविध कंपन्यांचे सूक्ष्मदर्शक उपलब्ध आहे परंतु तुम्ही फक्त चांगल्या प्रतीचा विच्छेदन सूक्ष्मदर्शकच घ्यायला हवा कारण विच्छेदन प्रक्रिया ही अतिशय क्लिष्ट असते यासाठी जर हलक्या प्रतीचा सूक्ष्मदर्शक वापरला तर तुमच्या डोळ्यांना त्रास होईल आणि विच्छेदन प्रक्रियादेखील योग्य पद्धतीने होणार नाही तुम्हाला हवे ते टिशू व्यवस्थित दिसणार नाही म्हणून चांगल्या प्रतीचा सूक्ष्मदर्शक तुम्ही झीस ऑलिंपस लाइका निकॉन यापैकी कुठल्याही कंपन्याकडून घेऊ शकता आणि जर का तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला एक सुचवू शकतो ते म्हणजे बऱ्याचशा विच्छेदन सूक्ष्मदर्शकासोबत एक कॅमेरा येतो या कॅमेराद्वारे टिपलेले दृश्य तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता व ते जतन करून ठेवू शकता समजा तुमच्या प्रयोगशाळेत हिप्पोकॅम्पल न्यूरॉन यावर अभ्यास सुरू आहे हिप्पोकॅम्पस हा मेंदूतील एक विशिष्ट भाग आहे जो "शिकणे आणि स्मृती" या क्रियांशी संबंधित आहे बरेचसे व्यक्ती जे हिप्पोकॅम्पल कल्चरवर काम करतात ते सेल लाईन वापरत नाहीत ते उंदरापासून हिप्पोकॅम्पस वेगळे करतात आणि ते प्रायमरी कल्चर म्हणून वापरतात याबद्दल अधिक आपण नंतर जाणून घेऊ मेंदुतून हिप्पोकॅम्पस वेगळे करणे सोपे काम नाही आता आपण मेंदूची रचना पाहू समजा तुम्ही कवटी काढून मेंदूचा भाग वेगळा केला तर हा तुम्हाला त्याचा मागील भाग किंवा वरील भाग दिसत आहे याचा अर्थ काय समजा हा प्राणी असा आहे आणि तुम्ही त्याच्या मेंदूकडे वरून पाहत आहात तर याला डॉर्सल व्यू असे म्हणतात याच्या विरुद्ध म्हणजे वेन्ट्रल व्यू म्हणजे खालचा भाग जर तुम्ही मेंदूला पूर्णपणे उलटे केले तर हा जो त्याचा खालचा भाग आहे त्याला वेन्ट्रल व्यू म्हणतात म्हणजे हा वरचा डॉर्सल व्यू आणि याला पूर्णपणे उलट केल्यावर दिसतो तो वेन्ट्रल व्यू समजा माझ्या हाताचा हा भाग म्हणजे डॉर्सल व्यू तर हा भाग वेन्ट्रल व्यू असेल मेंदूचा हा भाग म्हणजे त्याचा वेन्ट्रल व्यू आहे हिप्पोकॅम्पस हा भाग बाहेरून दिसत नाही त्यासाठी तुम्हाला वरचा भाग कापून टाकावा लागेल हा भाग काढल्यावर या खाली तुम्हाला हिप्पोकॅम्पस दिसेल हे फार आतल्या भागात असते असे करण्यासाठी तुम्हाला मेंदूची रचना पूर्णपणे माहीत असायला हवी हे करणे सोपे नाही या इथे हिप्पोकॅम्पस आहे हे मी इथे का सांगत आहे समजा तुमच्या प्रयोगशाळेत या विषयावर अभ्यास सुरू आहे कोणीतरी व्यक्ती हिप्पोकॅम्पस विच्छेदन या विषयात तज्ञ आहे परंतु त्या व्यक्तीला ही प्रयोगशाळा सोडून जावयाचे आहे अशा वेळेस तुम्ही विच्छेदनाची प्रक्रिया कॅमेराद्वारे रेकॉर्ड करून जतन करू शकता जेणेकरून तुम्ही त्याला भविष्यात वापरू शकतात किंवा याचा उपयोग शैक्षणिक साधन आणि व्यावहारिक प्रशिक्षणात करू शकता एकंदर एक चांगल्या प्रतीचा विच्छेदन सूक्ष्मदर्शक यासोबत कॅमेरा व ते संगणकाशी जोडता येईल अशी प्रणाली जेणेकरून तुम्हाला संगणकाच्या स्क्रीनवर सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहता येईल आणि जतन करता येईल ही एक महत्वाची गरज आहे विच्छेदन सूक्ष्मदर्शक हा सेल कल्चर प्रयोगशाळेतील एक महत्वाचा घटक आहे ज्याद्वारे आपण टिशू विलगीकरण करू शकतो विच्छेदन सूक्ष्मदर्शक निवडतांना तुम्ही काळजी घ्यायला हवी मी स्वतः झीस लाइका निकॉन या कंपनीचे सूक्ष्मदर्शक वापरले आहेत व ते अतिशय चांगल्या दर्जाचे असतात हे मी सांगू शकतो ऑलिंपस बद्दल मी अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत परंतु मी ते कधी वापरलेले नाही परंतु एक चांगल्या प्रतीचा विच्छेदन सूक्ष्मदर्शक घेण्याचा प्रयत्न करा हा माझा सल्ला आहे हे विच्छेदन सूक्ष्मदर्शक तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर या कोपऱ्यात तुम्ही टेबल टॉप स्टरीलायझर ठेऊ शकता टेबल टॉप स्टरीलायझर म्हणजे काय विच्छेदन करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या साधनांची गरज असते हे त्यापैकीच एक आहे जर प्रयोगशाळेत प्रायमरी सेल कल्चरचा अभ्यास होत असेल तर अशा साधनांचा वारंवार वापर करावा लागतो यासाठी तुम्ही उच्च प्रतीचीच साधने वापरा काही अंतरराष्ट्रीय कंपन्या ते बनवतात जसे की फाइन सायन्स टूल्स ही एक स्विस कंपनी आहे आणि माझ्या मताप्रमाणे ते जगातील सर्वोत्तम वैज्ञानिक साधने बनवणाऱ्यांपैकी एक आहे जर तुम्हाला ते मिळत नसतील किंवा जर ते तुम्हाला परवडणारे नसेल तर तुम्ही तुमच्या भागातील सोनार किंवा घड्याळ बनवणाऱ्या व्यक्तींशी संपर्क करू शकता ते तुमच्यासाठी चांगल्या प्रतीचे साधने बनवून देतील परंतु त्यासाठी तुम्हाला त्यांना तुमच्या गरजा व्यवस्थितपणे समजवून द्यावा लागतील त्याच्याकडे विशिष्ट प्रकारची अवजारे असतात ज्यापासून ते तुम्हाला हवे तसे साधने बनवून देऊ शकतात ही साधने तुम्ही तयार करून घेऊ शकतात हे काही कठीण काम नाही किंवा तुम्ही ही साधने साध्या प्रकारातील बनवून त्यावर सोन्याचा पापुद्रा लावू शकता आणि त्याला अधिक धारदार बनवू शकतात अशाप्रकारे तुम्ही नवीन गोष्टी त्यामध्ये करू शकतात आणि तुमच्या बुद्धीचा वापर करून त्यात हवी ती नाविन्यता आणू शकता अशा प्रकारे तुम्ही उत्तम दर्जाची विच्छेदनाची साधने मिळवू शकता याप्रमाणेच विच्छेदन साधनपेटी देखील असते ही इतर पेटीप्रमाणे एकतर एल्युमिनियम किंवा स्टील किंवा तत्सम पदार्थापासून बनलेली असते या साधनपेटीमध्ये आतल्या बाजूने पोलिमर किंवा रबर चा भाग असतो मी इथे काढून दाखवतो ही साधन पेटी आहे आणि हे त्याचे झाकण आहे त्याच्या आतल्या बाजूस रबर असते जेणेकरून त्यात असलेली धारदार साधने जसे की चिमटा कैची व इतर साधने यांना नुकसान होणार नाही अशा पद्धतीने ती पेटीमध्ये ठेवलेली असतात ही साधनपेटी देखील तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि त्यामध्ये आतल्या बाजूस रबर लावू शकता यामुळे जरी पेटीला मोठा धक्का बसला तरी आतील वस्तूंना नुकसान होणार नाही पुन्हा हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे मी अनेक वेळा पाहिले आहे की काळजी न घेतल्यामुळे या वस्तूंना क्षती होते आणि त्या निकामी होतात हा तुमच्या दूरदृष्टीचाच एक भाग आहे या विच्छेदन साधनपेटीचे तुम्हाला स्टरीलाईजेशन करावे लागेल यासाठी तुम्हाला ऑटोक्लेव या यंत्राची ची गरज राहील ऑटोक्लेव तुम्ही प्रयोगशाळेच्या बाहेर ठेवू शकतात ऑटोक्लेव म्हणजे एक प्रकारचे प्रेशर कुकर होय यामध्ये उच्च दाब आणि उच्च आर्द्रतेद्वारे पदार्थ स्टरीलाईज केले जातात ऑटोक्लेव घेताना तुम्ही तुमच्या एकूण गरजेनुसार व होणाऱ्या वापरानुसार त्यांची संख्या व आकार ठरवायला हवे अतिशय मोठ्या आकाराचे ऑटोक्लेव वापरायला कठीण असतात काही आधुनिक प्रयोगशाळांमध्ये सेन्ट्रलाईज्ड ऑटोक्लेव यंत्रणा असते आपण पुनः विच्छेदनाच्या मुद्दयाकडे येण्या अगोदर मी तुम्हाला ऑटोक्लेवबद्दल अधिक सांगतो ऑटोक्लेवचे अनेक प्रकार आहे त्यातला एक प्रकार जो साधारणतः अनेक ठिकाणी वापरला जातो तो काहीसा अशा प्रकारे असतो प्रयोगशाळांमध्ये ते खोलीच्या बाहेर ठेवले जातात त्यांच्यावर बोल्ट असतात आणि त्यांना वीज पुरवठयाची यंत्रणा असते या भागात तुम्ही पदार्थ ठेऊ शकतात येथे दाबमापक आहे ज्याद्वारे आपल्याला आतील दाब कळतो येथे पाणी आहे ऑटोक्लेवमध्ये उच्च दाब व पाण्याची वाफ याद्वारे पदार्थांना स्टरीलाईज केले जाते ऑटोक्लेवमध्ये पदार्थ ठेवण्याअगोदर त्यांना पिशवीमध्ये ठेवले जाते या पिशवीचा आकार साधारणत लिफाफा एवढा असतो या पिशव्यांमध्ये पदार्थ ठेवल्यानंतर ते सीलबंद करता येतात या पिशव्या अशा लिफाफा प्रमाणे दिसतात आणि त्यांना इथे सीलबंद करता येते यांच्यावर एक विशिष्ट भाग असतो जेव्हा एक विशिष्ट तापमान व आर्द्रता निर्माण होते त्यावेळेस याचा रंग बदलतो जेणेकरून ऑटोक्लेव व्यवस्थित झाले आहे हे समजते जर तुम्ही ऑटोक्लेव पिशवी बनवणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळाला भेट दिली तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ऑटोक्लेव पिशव्या दिसतील या पिशव्या वेगवेगळ्या आकारात व प्रकारात उपलब्ध असतात आपल्याला जे पदार्थ स्टरीलाईज करायचे आहेत ते योग्य त्या आकाराच्या पिशवीत ठेवून करता येते ह्या पिशव्या तुम्ही एकाच वेळेस जास्त प्रमाणात विकत घेऊ शकता यामध्ये पदार्थ स्टरीलाईज झाल्यानंतर तुम्ही ते लॅमिनार फ्लो हुडमध्ये आणता यादरम्यान त्यांना उघडायचे नसते तर आता आपण विविध साधने स्टरीलाईज करून त्यांना प्रयोगाच्या ठिकाणी आणले आहे जसे मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे एक तर तुम्ही ऑटोक्लेव प्रयोगशाळेच्या बाहेरील बाजूस ठेवू शकता किंवा तुम्ही टेबल टॉप ऑटोक्लेव प्रयोगशाळेच्या आत इथे कुठेतरी ठेवू शकता माझा वैयक्तिक सल्ला म्हणजे मी तुम्हाला टेबल टॉप ऑटोक्लेव वापरायला सांगेन याचा फायदा असा की तुम्हाला यावर अधिक नियंत्रण ठेवता येते तसेच बाहेर नसल्यामुळे ते कुणासाठी अडचणी निर्माण करत नाही तर या इथे एक छोटासा टेबल टॉप ऑटोक्लेव ठेवला आहे याची उंची जवळपास एक फूट एवढी असेल आणि त्यामुळे हे वापरायला देखील सोपे आहे ते सिंकच्या जवळ असेल जेणेकरून त्याला पाण्याचा पुरवठा करता येईल आणि सोबतच त्याला विजेचा पुरवठा देखील लागेल हे सर्व झाल्यावर जेव्हा तुम्ही विच्छेदन करीत असाल त्यावेळेस काही साधने ही तुम्हाला पुन्हा पुन्हा स्टरीलाईज करावी लागतात जेव्हा तुम्ही एकापेक्षा अधिक प्राणी किंवा अर्भक यांचे विच्छेदन करतात तेव्हा अशा परिस्थितीत याची गरज उद्भवते अशा वेळेस तुम्ही ड्राय स्टरीलायझेशन करू शकता यासाठी एक विशिष्ट टेबल टॉप स्टरीलायझर वापरता येते हे अशाप्रकारे असते या इथे मी त्याची आकृती दाखवत आहे हे जवळपास एक चतुर्थांश फुट आकाराचे असते आणि यामध्ये काचेचे गोल तुकडे असतात या यंत्रात आपण स्टरीलाईज करावयाची साधने ठेवू शकतो आणि संपूर्ण यंत्राला वीज पुरवठा दिलेला असतो या संपूर्ण प्रक्रियेस 60 ते 90 सेकंद एवढा कालावधी लागतो यामुळे तुम्ही काम करताना प्रयोगाची साधने पुन्हा पुन्हा स्टरीलाईज करू शकता परंतु यामध्ये एक फरक आहे अगोदर जे मी सांगितले त्याला वेट स्टरीलायझेशन म्हणतात याला वेळ लागतो आणि यामध्ये पाण्याची वाफ व दाब यांचा उपयोग होतो याउलट लॅमिनार फ्लो हुडमध्ये आपण ड्राय स्टरीलायझर वापरू शकतो ज्यामुळे आपण प्रयोगाची साधने पुन्हा पुन्हा स्टरीलाईज करू शकतो म्हणजे ज्यावेळेस तुम्ही विच्छेदन करीत आहात त्यादरम्यान 90 सेकंदात तुम्ही पुन्हा स्टरीलाईज करू शकता आणि ते साधन वापरू शकता या सोबत तुम्हाला काही पिपेट्स लागतील अनेक प्रयोगशाळांमध्ये या कामासाठी विशिष्ट प्रकारच्या पिपेट्स वापरल्या जातात या पिपेट्स लॅमिनार फ्लो हुडमध्ये दोन्ही पैकी कुठल्याही एका बाजूस काचेवर लावणे योग्य राहील असे माझे स्वतःचे मत आहे त्यांना अशाप्रकारे ठेवावे जेणेकरून त्यामुळे अडचण निर्माण होणार नाही यानंतर तुम्हाला पिपेट टीप लागतील या पिपेट टीप तुम्ही वेळोवेळी स्टरीलाईज करू शकता प्रत्येक वेळेस तुम्ही काम करणार तेव्हा एक नव्याने स्टरीलाईज केलेला पिपेट टीप बॉक्स तुम्ही वापरायला हवा पुढील काम करणारे व्यक्ती पुन्हा नव्याने स्टरीलाईज केलेला पिपेट टीप बॉक्स वापरतील लॅमिनार फ्लो हुडमध्ये असणाऱ्या काही अतिशय मूलभूत गोष्टी आपण जाणून घेतल्या याचा सारांश बघूया सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला विच्छेदन सूक्ष्मदर्शक लागेल आणि शक्य झाल्यास या सोबत कॅमेरा व त्याला संगणकासोबत जोडण्याची प्रणाली किंवा स्क्रीन हे असल्यास बरे राहील त्यानंतर एक ड्राय स्टरीलायझर सोबत पिपेट आणि पिपेट टीप्स यादेखील लागतील याखेरीज एक महत्त्वाचा भाग जो लॅमिनार फ्लो हुडच्या बाहेर असेल तो ही आपण पाहिला तो म्हणजे ऑटोक्लेव मी एका छोट्या टेबल टॉप ऑटोक्लेवला प्राधान्य देईल तुम्ही मोठा ऑटोक्लेव प्रयोगशाळेच्या बाहेरील बाजूस देखील ठेवू शकता परंतु प्रयोगशाळेमध्ये एक छोटा ऑटोक्लेव असल्यास बरे पडेल याला पाणी पुरवठयाची व्यवस्था लागते पुढील व्याख्यानात आपण यावर अधिक बोलू आणि या प्रयोगशाळेत लागणाऱ्या इतर यंत्रणा व व्यवस्था जाणून घेऊ या व्याख्यानात आपण महत्त्वाच्या आणि मूलभूत गोष्टी समजून घेतल्या यानंतरच्या भागात आपण प्रयोगशाळेतील आतील भागात म्हणजे कल्चर रूममध्ये लागणाऱ्या गोष्टींविषयी जाणून घेऊ तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद पुढील आठवड्यात आपण प्रयोगशाळेचा आराखडा व त्यातील यंत्र आणि यंत्रणा याविषयी अधिक जाणून घेऊ